तर इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स I च्या व्याख्यानात पुन्हा स्वागत आहे आणि आज हे व्याख्यान क्रमांक 16 आहे आणि आज दोन व्हेरिएबल्स फंक्शन्स साठीचा टेलर चा थेरम शिकणार आहोत तर फंक्शनच्या एक व्हेरिएबलचा टेलरचा थेरम काय आहे हे आपल्याला आठवावे लागेल तर असे गृहीत धरू की f ला ऑर्डर n प्लस 1 पर्यंत सर्व डेरिव्हेटिव्हस् आहेत काही इंटर्व्हल मध्ये पॉईंट x बरोबर x 0 आहे आणि त्यावेळेस आपण हे f x 0 प्लस h असे लिहू शकतो म्हणून हा 10 x 0 च्या आसपासचा पॉईंट आहे आणि आपण त्याला f x 0 प्लस h असे व्यक्त करू शकतो x 0 ला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह h स्क्वेअर भागीले 2 फॅक्टोरियल सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि वगैरे वगैरे तर या हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हस् प्लस रिमेंडर मुळे आपल्याकडे येथे इक्वालिटी आहे म्हणून याला टेलरचे पॉलिनॉमियल असे म्हटले जाते आणि नंतर हे रिमेंडर आहे या टेलर पॉलिनॉमियलमध्ये एरर टर्म ही h पॉवर ने दर्शविली जाते तर ते पुन्हा कन्टीन्यूएशन आहे h पॉवर n प्लस 1 ओव्हर n प्लस 1 फॅक्टोरियल आणि नंतर आपल्याकडे n प्लस 1 आहे आणि काही पॉईंट xi ला डेरिव्हेटिव्ह जे या दोन पॉईंटस् च्या मध्ये आहे तर x 0 जिथे आपण याला एक्सपांड केले आहे आणि पॉईंट जो येथे आपण गृहीत धरत आहोत तो x 0 प्लस h आहे तर x किंवा होय हा x 0 प्लस h आहे म्हणजेच x या x 0 च्या आसपास असलेला पॉईंट म्हणून येथे हा पॉईंट xi जिथे आपण n प्लस 1 हे मोजले आहे डेरिव्हेटिव्ह माहीत नाही परंतु ते अस्तित्वात आहे आणि ते कुठेतरी x 0 आणि x 0 प्लस h च्या मध्ये आहे तर अचूकपणे येथे आपण x 0 प्लस h लिहू शकतो तर येथे हा पॉईंट x 0 आणि x 0 प्लस h च्या मध्ये आहे तर आता फंक्शन च्या दोन व्हेरिएबल्स साठी टेलरचा थेरम तर आपल्याकडे पुन्हा ते फंक्शन काही डोमेन D मध्ये परिभाषित केले आहे आणि आपल्याकडे येथे डोमेन मध्ये असलेल्या x 0 y 0 पॉईंटच्या आसपास n प्लस 1th ऑर्डर पर्यंत कन्टीन्यूअस पार्शियल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे नंतर येथे आपण हे f x 0 प्लस h y 0 प्लस k व्यक्त करू शकतो तर पुन्हा हा पॉईंट x 0 y 0 च्या आसपास आहे आणि आपण फंक्शनचे मूल्य या दुसऱ्या पॉईंटच्या आसपास या एक्सप्रेशनने मिळवू शकतो तर f x 0 प्लस y 0 x 0 y 0 आणि नंतर या फर्स्ट ऑर्डर टर्म्स आहेत आता आपल्याकडे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे तर हे फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्हस् आहेत तर h किंवा x च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह आणि k सोबत y च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह आणि नंतर एक व्हेरिएबल प्रकरणाप्रमाणे आपल्याकडे एक ओव्हर फॅक्टोरियल टर्म आहे आणि नंतर येथे आपल्याकडे ही हायर ऑर्डर टर्म आहे तर आता या पुराव्या मध्ये आपल्याला हा h म्हणजे काय आहे ते प्राप्त करू x च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह प्लस k पार्शियल डेरिव्हेटिव्ह y आणि नंतर संपूर्ण स्क्वेअर तर आपल्याला इथे थोडी थांबण्याची गरज आहे का आणि नंतर हे या n पर्यंत सुरू राहील आणि एक ओव्हर फॅक्टोरियल n आणि f x 0 y 0 तर हे पार्शियल डेरिव्हेटिव्हस् x 0 y 0 ला मोजले जातील येथील सर्व पार्शियल डेरिव्हेटिव्हस् आणि नंतर उर्वरित टर्म येथील रिमेंडर टर्म जी पुन्हा या टर्म्सचे कन्टीन्यूएशन आहे आणि केवळ फरक हा आहे की हा येथील पॉईंट n प्लस 1th डेरिव्हेटिव्हची अर्ग्युमेंट आहे जी या टर्म मुळे निदर्शनास येईल येथे x 0 प्लस थिटा h y 0 प्लस थिटा k ला मोजली जाईल आणि हा थिटा 0 आणि 1 च्या मध्ये आहे तर याचा अर्थ असा की पुन्हा येथे हा पॉईंट या x 0 y 0 च्या मध्ये आहे आणि हा पॉईंट येथे x 0 प्लस h y 0 प्लस k आहे तर ही पहिली अर्ग्युमेंट येथे x 0 पासून ते x 0 प्लस h पर्यंत बदलेल त्याचप्रकारे येथे y 0 हा y 0 पासून बदलेल किंवा y 0 पासून ते y 0 प्लस k पर्यंत बदलू शकतो जेव्हा हा थिटा 0 ते 1 बदलतो तर आपण फक्त या निकालाच्या पुराव्यांद्वारे जाऊ तर हा दोन व्हेरिएबल्स साठी टेलरचा थेरम आहे आणि आपण फक्त साधेपणासाठी n बरोबर 2 घेऊ याचा अर्थ असा की तुम्ही टर्म्स ला ऑर्डर 3 पर्यंत गृहीत धरू शकता म्हणून आपण हा x बरोबर x 0 प्लस th आणि y म्हणून y 0 प्लस th घेऊ आणि t हे इंटर्व्हल 0 आणि 1 पासून 0 आणि 1 सह काही मापदंड आहे तर हे असताना आपण आता एक फंक्शन परिभाषित करू फाय t जे फंक्शन f x 0 प्लस th y 0 प्लस tk समान असेल तर h आणि k हे आधीच एक्सपांशन मध्ये दिले होते जे निश्चित केले आहेत x 0 y 0 तो पॉईंट सुद्धा निश्चित केलेला आहे आणि नंतर हा t येथे या इंटर्व्हल 0 आणि 1 मध्ये बदलतो तर हे फंक्शन येथे f x 0 प्लस th आणि y 0 प्लस tk यांच्याकडे हे x 0 आणि y 0 निश्चित केलेले आहे h आणि k निश्चित आहे आपल्याकडे येथे व्हेरिएबल t आहे तर म्हणून आपण हे t चे फंक्शन म्हणून परिभाषित केले आहे एक व्हेरिएबल फंक्शन आणि 1 व्हेरिएबल च्या फंक्शन साठी येथे आपण t च्या संदर्भात डेरिव्हेटिव्ह मिळवू शकतो आणि येथे आपल्याकडे y आहे जिथे x हा x 0 प्लस हा th आहे आणि y हा y 0 प्लस tk आहे तर त्या डिफरन्शियेशन ने जे आपण याआधी शिकलो आहोत आपण हा फाय प्राईम t मोजू शकतो t च्या संदर्भात फाय चे डेरिव्हेटिव्ह किंवा t च्या संदर्भात या f चे डेरिव्हेटिव्ह कारण हे 1 व्हेरिएबलचे फंक्शन आहे जेव्हा x आणि y हे t च्या टर्म्स मध्ये दिले जातात तर ते कंपोझिट सूत्र आपण लिहले आहे डेल f ओव्हर डेल x dx ओव्हर dt आणि वगैरे वगैरे आणि आता आपण हे मोजू तर येथे हे dx ओव्हर dt आहे तर x हा x 0 प्लस th होता म्हणून dx ओव्हर dt म्हणजे येथे फक्त h राहिल म्हणून हा h आहे हे x च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे आपण ते तसेच लिहिले आहे नंतर येथे आपल्याला k मिळेल t च्या संदर्भात y चे डेरिव्हेटिव्ह k असेल आणि नंतर डेल ओव्हर डेल y तर डेल ओव्हर डेल y आणि आपल्याकडे फक्त वर डेल ओव्हर डेल आणि f वर हे डेल ओव्हर डेल y होते तर तो f हा x y पॉईंट ला आपण केवळ बाहेर लिहला आहे तर मला हे पुसू द्या म्हणून आपण फक्त हा f लिहला आहे तर येथे अर्थ h आहे आणि x y पॉईंट ला डेल f ओव्हर डेल x किंवा हा x 0 प्लस th y 0 t k पॉईंट प्लस k आणि येथे पुन्हा डेल f ओव्हर डेल y त्याचप्रकारे आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मोजू शकतो तर या h सोबत आपल्याकडे फर्स्ट ऑर्डर टर्म्स आहेत तर येथे हा h होता आणि येथे हा k होता तर या टर्म चे आपण आता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मोजू तर h हा तसाच राहिल आणि डेल f ओव्हर डेल x चे डेरिव्हेटिव्ह पुन्हा हे तेच चेन सूत्र वापरले जाईल म्हणून पुन्हा x च्या संदर्भात याचे पार्शियल डेरिव्हेटिव्ह तर डबल डेरिव्हेटिव्ह आणि येथे पुन्हा dx dt टर्म येईल नंतर h नंतर प्लस y च्या संदर्भात f चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह तर ते आधीच x च्या संदर्भात होते तर आपल्याकडे y आणि x च्या संदर्भात सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे आणि नंतर हा k येईल कारण आपल्याकडे पुन्हा dy ओव्हर dt टर्म आहे तर आपण या डेल f पासून डेल x वर आणि त्याचप्रमाणे डेल f ओव्हर डेल y जी येथे दिलेली टर्म आहे त्यासाठी सुद्धा हा चेन रुल पुन्हा वापरला आहे तर हे पुन्हा स्पष्ट करण्यासाठी तर ही ती टर्म आहे जेव्हा आपण डेल f ओव्हर डेल x चे डेरिव्हेटिव्ह घेतो आणि नंतर हा h आधीच येथे होता k तिथे होता आणि ही टर्म आहे जी आपण येथे मोजली होती d ओव्हर डेल f चे dx ओव्हर डेल f ओव्हर del y तर t च्या संदर्भात माफ करा t च्या संदर्भात तर इथे आपण पुन्हा हा चेन रूल वापरला आहे तर ते पुन्हा या सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह चे x च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे आणि नंतर dx ओव्हर dt जे h बनेल याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह y च्या संदर्भात आणि dy ओव्हर dt जे k आहे ठीक आहे आणि मग आपण हा आणखी सोपा फॉर्म पुन्हा लिहिला आहे म्हणून येथे एच वर्ग आहे आणि नंतर हा hk आणि येथे k h देखील असे मानते की ही सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह्ज समान आहेत तर आपल्याकडे 2 टर्म्स आहेत 2 वेळेस हा h k आणि सेकंड ऑर्डर मिक्स्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि हा k स्क्वेअर प्लस आणि इथे सेकंड ऑर्डर आणि नंतर आपण थर्ड ऑर्डर टर्म सुद्धा मोजू शकतो तर हे आपण थर्ड ऑर्डर टर्म मोजण्याआधी आहे आपण हे थोडे जास्त सोयीस्कर फॉर्म ते हे h स्क़ेअर दोन h k अधिक k स्क़ेअर सारखे असेल तर h प्लस k संपूर्ण स्क्वेअर टर्म आणि उल्लेखनीय सोयीसाठी आपल्याकडे आहे कारण आपल्याकडे येथे सेकंड ऑर्डर टर्म साठी हे डेल सारखे आहे येथे सुद्धा ती hk सारखी मिक्स टर्म आहे येथे सुद्धा yy टर्म तर सेकंड ऑर्डर टर्म तर ती सुद्धा आपण या कंसात लिहिले आहे तर या स्क्वेअर चा अर्थ h स्क्वेअर होईल सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह हे याचा संपूर्ण स्क्वेअर नसेल परंतु त्याऐवजी x च्या संदर्भात याचे सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह नंतर k स्क्वेअर आणि y च्या संदर्भात सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि नंतर 2 वेळा hk आणि मिक्स्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हस् तर ते आपल्याला समजून घ्यायचे आहे की हा संपूर्ण स्क्वेअर अक्षरशः या दोन टर्म्सचा स्क्वेअर नाही परंतु याचा अर्थ येथे सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्हच्या टर्म्स मध्ये असा आहे त्याचप्रमाणे आपण थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मोजू शकतो तर मी आता हे सांगणार नाही तर येथे h स्क्वेअर टर्म साठी येथे आपल्याकडे पुन्हा असे आहे की येथे आपल्याला हा चेन रुल पुन्हा वापरायचा आहे आणि येथे सुद्धा या सर्व तीन टर्म्स तर h स्क्वेअर सोबत हे फर्स्ट टर्म पासून आहे नंतर 2hk आणि k स्क्वेअर आणि वगैरे वगैरे आणि पुन्हा आपण सोपे स्वरूप हे लिहले आहे तर 3 वेळा h स्क्वेअर k हे येथे दिसत आहे आपल्याकडे h स्क्वेअर k आहे आणि नंतर येथे सुद्धा आपल्याकडे h स्क्वेअर k आहे आणि या थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ची कन्टीन्यूईटी गृहीत धरली आहे तर आपण असे गृहीत धरू की हे x च्या संदर्भात 2 वेळेस पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे आणि नंतर y च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह किंवा फर्स्ट पार्शियल डेरिव्हेटिव्ह y आणि नंतर 2 वेळेस x च्या संदर्भात ते समान आहेत तर त्यांना समान वागवताना आपल्याकडे या अटी आहेत आणि पुन्हा आपण साधेपणासाठी लिहले आहे कारण हे h क्यूब्ड 3 h स्क्वेअर k 3 h k स्क्वेअर च्या टर्म्स मध्ये क्यूबिक टर्म सारखे आहे आणि k क्यूब आहे तर पुन्हा आपण हे एकत्र केले आहे ही थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हस् टर्म्स तसेच या क्यूब्ड टर्म्स मध्ये आणि या पॉईंट ला हा f आहे आता आपण फाय साठी टेलर चा थेरम वापरू t फाय हे एक व्हेरिएबलचे फंक्शन आहे तर ते पुन्हा टेलर च्या थेरम साठी 1 व्हेरिएबलचे प्रकरण आहे जे असे सांगते की फाय t फाय 0 t फाय प्राईम 0 असेल आणि वगैरे वगैरे आणि थर्ड ऑर्डर टर्म पर्यंत म्हणून t क्यूब किंवा फॅक्टोरियल 3 तर आपण याला कोणत्याही ऑर्डरच्या टर्म पर्यंत वाढवू शकतो तर फाय थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि थिटा t आणि आता आपण येथे हा t बरोबर 1 बदली करतो कारण t हा 0 ते 1 बदलतो या t च्या कोणत्याही मूल्यासाठी हे खरे आहे तर आपण t बरोबर एक घेतले आहे आणि नंतर येथे आपल्याला केवळ थिटा मिळतो तर आता आपण हा फाय बदली करू ज्याला आपण मोजलेले आहे तर फाय t हा फाय प्राईम फाय डबल प्राईम होता आणि वगैरे वगैरे आणि हे एक व्हेरिएबल साठीच्या टेलरच्या थेरम मुळे होते आणि नंतर आता आपण बदली करू शकतो तर 1 ला फाय तर 1 ला फाय म्हणजेच येथे t हा 1 म्हणून ठेवला जातो तर t हा 1 1 होईल तर आपल्याला फाय f x 0 प्लस h ही टर्म आणि y 0 प्लस k ही टर्म फाय 0 मिळेल तर जेव्हा t हा 0 असेल तेव्हा आपल्याकडे x 0 y 0 टर्म असेल नंतर येथे फाय प्राईम 0 ला असेल तर फाय प्राईम येथे आहे आणि 0 ला असेल म्हणजेच x 0 आणि y 0 पॉईंट तर हा कंस येथे h आणि पार्शियल डेरिव्हेटिव्हस् फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्हस् आणि हे x 0 आणि y 0 पॉईंट ला मोजले जाते त्याचप्रमाणे पुन्हा सेकंड ऑर्डर टर्म t ही 0 ला सेट केली जाते तर आपल्याकडे हा x 0 आणि y 0 पॉईंट असेल आणि यासाठी येथे थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हे थिटा पॉईंट म्हणून मोजले जाते तर येथे t हा या थिटा ने येथे सुद्धा थिटाने बदली केला जातो आणि नंतर आपल्याकडे या थर्ड ऑर्डर टर्म्स आहेत तर x 0 प्लस थिटा h आणि y 0 प्लस थिटा k आणि हा निकाल आहे जो आपल्याला दोन व्हेरिएबल्स साठीचा टेलरचा थेरम सिद्ध करण्यासाठी पाहिजे आहे आणि सामान्यतः आपण त्या एक्सपांशनला देखील या एक व्हेरिएबलच्या टेलरच्या थेरम मध्ये वाढवू शकतो आणि नंतर आपण दोन व्हेरिएबल्सच्या बाबतीत देखील करू शकतो तर सामान्यतः आपल्याकडे x 0 प्लस h y 0 प्लस k असा निष्कर्ष असेल आणि आपण हे असेच सुरू ठेवू शकतो तर क्यूबिक टर्म पासून स्क्वेअर केला आहे आणि नंतर आपल्याकडे या nth ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह टर्म्स असतील आणि नंतर ही रिमेंडर टर्म आहे जिथे आपल्याकडे हे सामान्य व्हेरिएबल हा x 0 प्लस थिटा h y 0 प्लस थिटा k आहे जिथे थिटा हा 0 आणि 1 च्या मध्ये आहे तर ही येथील अर्ग्युमेंट x 0 पासून x 0 ते या x 0 प्लस h पर्यंत बदलते आणि येथे सुद्धा ती y 0 ते y 0 प्लस k बदलते जेव्हा थिटा हा 0 आणि 1 च्या मध्ये बदलतो आणि वैकल्पिकरित्या या एक्सप्रेशनला आपण f x y बरोबर f x 0 यासारख्या टर्म्स मध्ये सुद्धा लिहू शकतो फक्त फरक हा आहे की येथे ते x 0 प्लस h होते आणि आता आपल्याकडे येथे x y पॉईंट आहे तर पुन्हा हा फरक आहे म्हणून h हा इतर काही नसून येथे x 0 प्लस h आणि x 0 मधील फरक होता तर येथे सुद्धा आता h हा x आणि x 0 चा फरक होईल याचा अर्थ असा की x वजा x 0 तर आपल्याकडे हे अगदी h सारखे आहे म्हणून येथे सुद्धा आपल्याकडे हा h आहे आणि कारण हा फक्त x 0 प्लस h आणि this x 0 टर्म मधील फरक होता तर तो h तिथे दर्शविला होता पण या प्रकरणात आपण जेव्हा या x 0 y 0 च्या x y पॉईंट घेतो हा h चा संघ आपण या x आणि या x 0 मधील फरक लिहू तर x वजा x 0 येथे पुन्हा हा y वजा y 0 येथून आणि वगैरे वगैरे तर बाकीचे सगळे तसेच राहील फक्त हा h येथील प्रमाणे असेल जसा तो थिटा h होता तर थिटा x वजा x 0 आणि y 0 प्लस थिटा k म्हणून ही y वजा y 0 टर्म आहे बाकीचे सगळे तसेच राहील तर आपल्याकडे या टेलरच्या एक्सपांशन वर आधारित काही समस्या आहेत पहिली आहे की या फंक्शन चे कॉड्रॅटिक पॉलिनॉमियल अप्रोक्सीमेशन शोधणे हा fx y बरोबर x वजा y ओव्हर x प्लस y आहे आणि आपल्याला या 1 1 पॉईंट जवळ केवळ या कॉड्रॅटिक पॉलिनॉमियलला एक्सपांड करायचे आहे म्हणून येथे आपण टेलरचा संपूर्ण थेरम लिहणार नाही पण कॉड्रॅटिक पॉलिनॉमियल टर्म लिहू जी आपल्याला एक्सपांड करायची आहे तर जेव्हा आपण आपल्या सूत्रात घेतो जर आपण मागे गेलो तर इथपर्यंत जर आपण या x 0 y 0 पॉईंट ला लिहले तर येथील या पॉईंट पर्यंत हे टेलर च्या पॉलिनॉमियल सारखे आहे आणि जर आपण याला समाविष्ट केले तर आपण याला रिमेंडर टर्म चा समावेश करून टेलर चा थेरम किंवा टेलरचा निष्कर्ष म्हणू परंतु जर आपण या रिमेंडर टर्मला सोडले तर हे या पॉईंट ला या f चे अप्रोक्सीमेशन आहे जे या x 0 y 0 पॉईंट जवळपास आहे म्हणून ती टेलरचे पॉलिनॉमियल आहे जर आपण या n ला निश्चित केले आणि ही r n टर्म नाही लिहली तर येथे आपल्याला या फंक्शनच्या कॉड्रॅटिक पॉलिनॉमियल मध्ये आणि या पॉईंट x 0 y 0 बद्दल रस आहे म्हणून आपल्याला x च्या संदर्भात याचे पार्शियल डेरिव्हेटिव्ह मिळवावे लागेल याचा अर्थ असा की याला आपण x च्या संदर्भात y ला कॉन्स्टंट ठेऊन डिफरन्शियेट करू म्हणून येथे कोशंट रुल तिथे संपूर्ण स्क्वेअर टर्म आणि ही टर्म जशी आहे तशीच आणि या न्यूमरेटर चे x च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह जे 1 आहे आणि नंतर आपल्याकडे वजा टर्म आहे x वजा y आणि या टर्म चे x च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह जे पुन्हा 1 आहे आणि जेव्हा आपण याचे सरलीकरण करतो तर ही येथे 2 y टर्म आहे तर 2 y ओव्हर x प्लस y a संपूर्ण स्क्वेअर आणि नंतर या पॉईंट 1 1 ला आपण याचे मूल्यमापन करू शकतो हा 2 आहे ओव्हर 2 स्क्वेअर हा 1 ओव्हर 2 आहे म्हणून आपल्याकडे येथे एक ओव्हर 2 टर्म आहेत नंतर त्याचप्रकारे y सोबत पार्शियल डेरिव्हेटिव्ह तर पुन्हा आपल्याला येथे वजा 2 x ओव्हर x प्लस y स्क्वेअर मिळेल आणि आपण याला 1 1 पॉईंट ला मोजू शकतो जो आपल्याला वजा अर्धा देईल त्याचप्रमाणे आपल्याला कॉड्रॅटिक टर्म साठी पाहिजे आहे आपल्याला f xx च्या कमीतकमी सेकंड ऑर्डर टर्म पर्यंत जावे लागेल म्हणून आपल्याला पुन्हा y ला कॉन्स्टंट ठेऊन x च्या सोबत डेरिव्हेटिव्ह घ्यावे लागेल त्यामुळे 2 y ला कॉन्स्टंट मानले जाईल तर आपल्याकडे 1 ओव्हर हा x प्लस y संपूर्ण स्क्वेअर आहे आणि जेव्हा आपण x सोबत डेरिव्हेटिव्ह घेतो तेव्हा हे वजा 2 ओव्हर x प्लस y क्यूब होईल तर वजा 2 आणि 2 y हा वजा 4 होईल आणि x प्लस y पॉवर 3 आणि पुन्हा या पॉईंट 1 1 ला हे वजा अर्धे होईल त्याचप्रकारे f yy ला जेव्हा आपण या y सोबत डिफरन्शियेट करू तेव्हा आपल्याला येथे 4 x ओव्हर x प्लस y क्यूब मिळेल 1 1 ला संपूर्ण मूल्य पुन्हा अर्धे आहे नंतर आपण x आणि y ला 1 1 म्हणून बदली करू तर आपल्याला तिथे अर्धा मिळेल आणि मिक्स्ड ऑर्डर टर्म तर आपण f x बरोबर 2 y ओव्हर x प्लस y स्क्वेअर टर्मला y सोबत डिफरन्शियेट करू शकतो किंवा 2 x वजा 2 y आणि x प्लस y पॉवर 3 मिळविण्यासाठी आपण येथे ही टर्म x सोबत डिफरन्शियेट करू शकतो आणि पुन्हा आपल्याला याला पॉईंट 1 1 ला मोजावे लागेल तर आपल्याला 0 मिळेल कारण जेव्हा आपण 1 1 ला ठेवतो तेव्हा तिथे 2 वजा 2 हे 0 होईल तर येथे आपल्याकडे आता f x आहे आपण 1 1 ला मोजले आहे 1 भागीले 2 f y हे 1 1 ला आहे ते वजा 1 भागीले 2 f x x आहे सेकंड ऑर्डर टर्म 1 भागीले 2 आहे आणि वगैरे तर मी म्हटल्याप्रमाणे सेकंड ऑर्डर पॉलिनॉमियल साठी आपल्याला फक्त सेकंड ऑर्डर टर्म पर्यंत जावे लागेल तर आपल्याकडे f 1 1 आहे 1 1 ला x सोबत पार्शियल डेरिव्हेटिव्ह आणि नंतर x वजा 1 येथपासून ते येथपर्यंत या फर्स्ट ऑर्डर टर्म्स आहेत तर f x हा 1 1 ला x वजा 1 आहे तर हा फरक पुन्हा h f y 1 1 च्या स्वरूपात आहे आणि नंतर आपल्याकडे y वजा 1 पुन्हा येथील फरक आहे नंतर आपल्याकडे या 1 ओव्हर फॅक्टोरियल 2 सोबत सेकंड ऑर्डर टर्म आहे जी 1 ओव्हर 2 आहे एक हायर ऑर्डर टर्म f x 6 आहे आणि नंतर ही a h स्क्वेअर टर्म आहे तर x वजा 1 हा स्क्वेअर आहे आणि हे 2 वेळा आहे पण त्या अर्ध्यासोबत ते आता 1 होईल म्हणून x वजा 1 x वजा y वजा 1 टर्म आणि नंतर येथे y सोबत सेकंड ऑर्डर टर्म आणि ज्याप्रकारे आपल्याकडे y वजा 1 संपूर्ण स्क्वेअर्ड टर्म आहे म्हणून आपण येथे ही मूल्ये ठेवू शकतो त्या फंक्शन मुळे f 1 1 हा 0 होईल आणि येथे 1 1 ला f x हे अर्धे होते तर आपल्याकडे अर्धा x वजा 1 आहे येथे पुन्हा आपल्याकडे वजा अर्धा आहे आणि y वजा 1 1 भागीले 2 आणि f xx वजा अर्धा आहे तर ते वजा 1 भागीले 4 x वजा 1 संपूर्ण स्क्वेअर होईल हे 0 होईल कारण ही मिक्स्ड ऑर्डर टर्म 0 आहे म्हणून हे 0 होईल आणि नंतर आपल्याकडे 1 ओव्हर 2 आहे पुन्हा येथे आपल्याकडे 1 ओव्हर 2 आहे म्हणून 1 ओव्हर 5 आणि y वजा 1 स्क्वेअर तर ही कॉड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे जी फंक्शनला या पॉईंट 1 1 च्या आसपास अप्रोक्सीमेट करत आहे आणि या पॉलिनॉमियलची अचूकता ही यावर अवलंबून असेल की आपण 1 1 पॉईंट पासून किती दूर आहोत जर आपण पॉईंट 1 1 च्या खूप जवळ असू तर हे आपल्याला फंक्शनचे खूप चांगले अप्रोक्सीमेशन देईल तर दुसरी समस्या येथे जेव्हा आपल्याकडे फंक्शन x स्क्वेअर प्लस xy आहे आणि प्लस y स्क्वेअर हा टेलर च्या पॉलिनॉमियलने लिनीअर्ली अप्रोक्सीमेटेड असेल तर ते येथे दिले आहे की हे फंक्शन पॉईंट 1 1 ला टेलरच्या पॉलिनॉमियलने लिनीअर्ली अप्रोक्सीमेटेड आहे आणि आता आपल्याला या अप्रोक्सीमशन मध्ये जास्तीत जास्त एरर शोधायचा आहे येथे स्क्वेअर मध्ये एका पॉईंट ला x वजा 1 हे 0 1 पेक्षा कमी आणि y वजा 1 हे 0 1 पेक्षा कमी आहे तर येथे तुम्हाला काय चर्चा करायची आहे की जर आपल्याकडे हा पॉईंट 1 1 आहे उदाहरणार्थ आणि आपण या पॉईंट जवळ लिनीअर अप्रोक्सीमेशनने या फंक्शनला विस्तारित करत आहोत म्हणून अप्रोक्सीमेशन मध्ये फक्त या लिनीअर टर्म्स गृहीत धरल्या आहेत आणि त्या लिनीअर अप्रोक्सीमेशन मध्ये आपल्याला जास्तीत जास्त एरर शोधायचा आहे या स्क्वेअर मध्ये पॉईंट 1 1 जवळ जर आपण काही पॉईंट घेतला तर हा x तर हा 0 1 आहे येथे हा 0 1 आहे 0 1 किंवा संपूर्ण h येथे इथून ते इथपर्यंत 0 2 आहे म्हणून जर आपण या स्क्वेअर मध्ये या पॉईंटच्या आसपास कोणताही पॉईंट घेतला आणि या फंक्शनच्या त्या लिनीअर अप्रोक्सीमेशन मध्ये जास्तीत जास्त एरर काय असेल जे आपल्याला मोजायचे आहे तर त्या प्रकरणात आपण रिमेंडर टर्मचा सरळ वापर करू तर आपल्याकडे f x x y आहे आपण मोजू शकत असल्याने येथून ते 2 x आहे या f चे x सोबत पार्शियल डेरिव्हेटिव्ह हे 2 x प्लस y असेल आणि f y x प्लस 2 y पुन्हा सेकंड ऑर्डर टर्म्स असतील तर येथ ते फक्त 2 असेल आणि तिथे y सोबत ते पुन्हा दोन असेल तिथे मिक्स टर्म सोबत आपल्याकडे 1 असेल आणि नंतर रिमेंडर असेल जी या लिनीअर टर्म नंतर लिहली आहे तर कॉड्रॅटिक टर्म ही रिमेंडर येईल तर ही अचूकपणे रिमेंडर आहे त्याबद्दल आपण यापूर्वी चर्चा केली आहे आणि जिला आपण या स्वरूपात लिहू शकतो तर x वजा 1 संपूर्ण स्क्वेअर आणि ही सेकंड ऑर्डर टर्म असेल f xx 2 वेळा f x वजा 1 y वजा 1 मिक्स्ड ऑर्डर टर्म आणि y वजा 1 स्क्वेअर आहे नंतर येथे आपल्याकडे पुन्हा y च्या संदर्भात सेकंड ऑर्डर टर्म असेल तर हे सर्व सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह्ज आपण आधीच मोजले आहेत आणि ते प्रत्यक्षात या प्रकरणात स्थिर आहेत तर येथे आपल्याकडे 2 आहे आणि येथे आपल्याकडे 1 आहे आणि नंतर पुन्हा 2 आहे तर हे ठेवल्यानंतर आपल्याकडे ही रिमेंडर टर्म आहे आणि आता ती दिली आहे x वजा 1 हा 0 1 पेक्षा कमी आहे आणि y वजा 1 हा 0 1 पेक्षा कमी आहे तर येथे आपण त्या टर्म्स लिहू शकतो आता ते अप्रोक्सीमेशन मिळविण्यासाठी R हा बरोबर 1 किंवा कमी असेल येथे आपण जास्तीत जास्त एरर लिहला आहे जो 0 1 आहे हे x वजा 1 1 स्क्वेअर येथे पुन्हा हे प्रोडक्ट येईल आणि 0 1 तर 3 वेळा हा 0 1 स्क्वेअर जो 0 01 03 होईल येथे शेवटची समस्या तर या 0 00 बद्दल टेलरचे सूत्र आहे ज्यामध्ये या cos x प्लस y फंक्शनच्या थर्ड ऑर्डर टर्म्स पर्यंत डेरिव्हेटिव्हस् चा समावेश आहे तर पुन्हा हा रिमेंडर चा समावेश करून टेलर चा थेरम आहे आणि येथे आपण थर्ड ऑर्डर टर्म्स गृहीत धरल्या आहेत तर आपल्याला हा f 0 0 जो या प्रकरणात आहे त्याला मोजणे आवश्यक आहे जो या प्रकरण 1 मध्ये आहे तर a cos 0 हे 1 होईल आणि नंतर साठी आपल्याला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मोजावे लागेल साधेपणाने ते वजा आहे कारण cos हा वजा sin x प्लस y a देईल आणि नंतर पुन्हा 0 0 ला हे 0 होईल y सोबत पार्शियल डेरिव्हेटिव्ह पुन्हा sin असेल आणि तिथे हे 0 होईल तर त्याचप्रकारे येथे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हस् sin हे cos होईल आणि नंतर आपल्याकडे वजा कॉस x प्लस y आहे जे आपण या 0 0 पॉईंट ला मोजू शकतो आणि हे आपल्याला वजा 1 देईल तर थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हस् त्याचप्रमाणे आपण पुन्हा sin x प्लस y कडे परत येऊ आणि थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह साठी आपल्याला थिटा x पॉईंट ला मोजावे लागेल म्हणून So थिटा x पॉईंट ला हे थिटा x प्लस थिटा y असे होईल आणि आता आपण येथे या एक्सपांशन मध्ये ठेवू शकतो तर आपल्याला 1 मिळेल हा 0 होता फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म्स नंतर पुन्हा येथे एक हे मूल्य होते आणि नंतर आपल्याकडे या टर्म मध्ये sin थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हस् आहेत तर आपल्याकडे sin थिटा x प्लस थिटा y आहे आणि सरलीकरणानंतर तर आपल्याला 1 वजा हा x प्लस y संपूर्ण स्क्वेअर मिळेल हे x प्लस y संपूर्ण क्यूब आहे आणि नंतर हे sin आहे कारण ते sin थिटा x प्लस थिटा y मध्ये सुद्धा सारखेच होते बरं तर आपण दोन व्हेरिएबल्सच्या फंक्शन साठीचा हा टेलरचा थेरम शिकलो आहोत आणि या प्रकरणात आपण हे पाहिले आहे की तो फक्त 1 व्हेरिएबलच्या फंक्शन्सचा विस्तार आहे तर या 1 च्या शेजारचा हा पॉईंट आहे आणि या फंक्शनचा आपण विस्तार करू शकतो किंवा हे मूल्य मिळवू शकतो किंवा येथे या विस्ताराच्या दृष्टीने हे मूल्य लिहू शकतो तर या सर्व फर्स्ट ऑर्डर टर्म्स आहेत येथे आपल्याकडे h स्क्वेअर k स्क्वेअर आणि 2 hk सोबत सेकंड ऑर्डर टर्म्स आहेत आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे तिथे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असेल इथपर्यंत हा n आणि ही रिमेंडर टर्म आहे जी नेहमी अप्रोक्सीमेशन मध्ये एरर किंवा एररचे इस्टीमेशन मिळविण्यासाठी वापरली जाते तर ही या व्याख्यानाच्या तयारीसाठी वापरलेली संदर्भ आहेत खूप खूप धन्यवाद